तर आपण एज बेस्ड किंवा वेक्टर 2 डी फायनाईट एलिमेंट मेथड बद्दल आपली चर्चा चालू ठेवूया आणि आपण आतापर्यंत जो समस्या लिहिण्याचा मार्ग पाहिला तो एकूण फील्ड ची माहिती नसतानाचा सर्वात नैसर्गिक मार्ग आहे सारांश म्हणजे इथे लक्षात ठेवण्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे बाउंड्री कंडिशन लागू करण्यासाठी मला इन्सिडेंट फील्ड ऍड आणि सबट्रॅक्ट करावे लागेल आणि बाउंड्री कंडिशन केवळ स्कॅटर्ड फील्ड टर्म वर लागू करावी लागेल तर उजव्या बाजूला येणार्या दोन संज्ञांपैकी एक शिल्लक राहील ज्यात ज्ञात माहिती आहे आणि उर्वरित परत जाईल तर ही समस्या लिहिण्याचा दुसरा मार्ग म्हणजेच ज्याला म्हणतात स्कॅटर्ड फिल्ड फॉर्मुलेशन तर आता पुढे आपण हेच पाहणार आहोत तर हे आहे आपण पाहत असलेले चल स्कॅटर्ड फिल्ड ठीक आहे खरतर आपण पूर्वी पाहिले आहे की आपण कोणत्या प्रकारचे कंपुटेशनल डोमेन बद्दल बोलत आहोत तर आता आपण विशेष प्रकारे हे पाहिले पाहिजे म्हणून आतापर्यंत आपण म्हणालो उदाहरणार्थ जेव्हा आपण पाहिले तेव्हा येथे मागील फॉर्म्युलेशन पाहुया उजवीकडील बाजूची टर्म ही उजव्या बाजूची टर्म जी इथे दिसत आहे तर ही संपूर्ण डोमेन ला व्यापणारी बाउंड्री आहे ऑब्जेक्ट कुठे आहे याबद्दल विचारण्याची गरज नाही बाह्य बाउंड्री च्या मर्यादेचा अर्थ असा आहे की म्हणजे फक्त बाहेरील सीमा मर्यादित आहे स्कॅटरर्ड फिल्ड फॉर्म्युलेशन मध्ये समस्या थोडीशी बदलते तर येथे काय होते ते पाहूया तर आपण असे डोमेन घेऊ आणि हे काही ऑब्जेक्ट ठीक आहे आपण असे म्हटले आहे की आपल्याकडे असलेली नोटेशन ही सर्वात बाह्य सीमा आहे आणि ऑब्जेक्ट बरे का म्हणून आपण याला म्हणूया आणि याला हे असे म्हणूया तर डोमेन हे दोन्ही एकूण डोमेन चे एकत्रीकरण आहे विद्यार्थी सर म्हणजे डोमेन तर म्हणजे काय म्हणजे सर्वात बाहेरची बाउंड्री म्हणजे ऑब्जेक्ट ची बाउंड्री विद्यार्थी म्हणजे तर हा डोमेन चा असा भाग की ज्यामध्ये ऑब्जेक्ट समाविष्ट नसते उदाहरणार्थ हे ऑब्जेक्ट एखादे विमान देखील असू शकते आणि ते हवेने वेढलेले असते म्हणून इथे हवा म्हणजे तर ऑब्जेक्ट म्हणजे मला मला असे म्हणायचे आहे की जर तुम्हाला विशेषत्वाने छेद करायचे झाले तर हा एक शून्य संच आहे तर इथे अशाप्रकारे इंटरसेक्शन छेद नसल्याचे समजते मी या क्षेत्राची दोन डिसजॉईंट बाउंड्री मध्ये विभागणी केलेली आहे आणि त्यांच्यामध्ये एक सामायिक बाउंड्री आहे तर आता इथे ह्या बाबतीत कोणतीही शंका नसावी ठीक आहे तर आता मी ह्या क्षेत्राची दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे तर सुरुवात करुया ओमेगा ने मी जेव्हा ने सुरुवात करेन तेव्हा मी मॅक्सवेल इक्वेशन्सMaxwell's Equations ला जाऊ शकेन आणि विक फॉर्म साठी केलेल्या स्टेप्स पुन्हा कराव्या लागतील की ज्या बदलतील उजव्या बाजूला असलेल्या लाईन इंटीग्रल किंवा कंटूर इंटीग्रल ला मला 2 मिळतील आता आपण पुन्हा मागे जाऊ या आणि आपली स्मृती पुन्हा ताजी करूया इथे जिथे मी हा वीक फॉर्म लिहिला होता मला एक उजवीकडे तर मिळाली परंतु माझ्याकडे ही इथे ग्रीन केस असली असती तर तिथे दोन इंटिग्रल असायला हवे होते बरोबर म्हणूनच मी याचा उल्लेख केलेला होता आणि हा केवळ तुमच्या डायव्हरजन्स थिओरम चा साधा परिणाम आहे डायव्हरजन्स थिओरम नुसार बाउंड्री जवळ आणि क्षेत्राच्या शेवटी इतके इंटीग्रल आहेत कारण तोच आऊटवर्ड फ्लक्स असतो म्हणून इतके लाईन इंटीग्रल किंवा कंटूर इंटीग्रल इथे असणार तर आता इथे आपण काय करणार इथे स्कॅटर्ड फिल्ड फॉर्मुलेशन च्या बाबतीत काय फरक आहे तर आपण प्रत्येक रिजन साठी असे दोन वेगळे विक फॉर्म लिहिणार आहोत तर अशाप्रकारे हे टोटल फिल्ड आणि स्कॅटर्ड फिल्ड अशी विभागणी केली जाईल आणि ही गोष्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स मधील इतर पद्धती सारखीच सर्वसामान्य आहे तर पुन्हा एकदा आपण ह्या फायनाईट डिफरन्स टाईम डोमेन या ठिकाणी येऊ म्हणून हे खरंतर सामान्य तत्व असून ह्या फायनाईट एलिमेंट साठी विशेष नाही म्हणून मी जर इथे ओमेगा पासून सुरुवात केली हे दोन वेगळे इंटीग्रल आहेत हे आपल्याला नोटेशन्स वरून स्पष्ट होईल दोन्ही इंटीग्रल साठी सारखेच इंटिग्रँड आहेत असे मला सूचित करायचे आहे म्हणून मी इथे ते पुन्हा लिहीत आहे आणि याठिकाणी दोन वेगळे कंटूर इंटिग्रल आहेत ठीक आहे आता मी निवडलेला चल आहे स्कॅटरर्ड फिल्ड बरोबर तर इथे मला पुन्हा एक स्पष्टीकरण करावे लागेल मी जेव्हा H लिहेन त्याचा खरा अर्थ म्हणजे स्कॅटरर्ड फिल्ड असा आहे म्हणून इथे मी अधिक स्पष्टपणे हे सांगितले आहे विद्यार्थी सर दोन्ही केसेस मध्ये टेस्टिंग फंक्शन सारखेच असते का टेस्टिंग फंक्शन सांगते की कोणत्या दोन केसेस आहेत इथे तर केवळ एकच केस आहे विद्यार्थी म्हणून प्रश्न असा असायला हवा की टेस्टिंग फंक्शन कोणत्या स्वरूपात असेल टेस्टिंग फंक्शन एकच असणार आहे कारण जरी मी वापरत असलेले चल हे आता स्कॅटरर्ड फिल्ड हे आहे मी इथे अज्ञात गोष्टींच्या विस्तारासाठी सारख्याच बेसीस फंक्शन चा उपयोग करणार आहे म्हणून मी जे काही केले ते टेस्टिंग फंक्शन असेच चालू वापरात राहील तर आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की येथे कोणतीही अडचण नाही जिथे या बाउंड्री कंडिशन बद्दल काळजी घ्यावी लागेल अशा कोणत्या अडचणी असतील या पैकी कोणत्या आहेत हे आपल्याला पहावे लागेल काळजीपूर्वक हाताळावे लागेल ठीक आहे परंतु मी ते सुरू केल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट होईल पुन्हा एकदा मी पुनरावृत्ती केली की बरोबर तर आता पाहूया बद्दल म्हणून मी दोन वेगळे वीक फॉर्म लिहीत आहे डाव्या बाजूला काय होत आहे ह्या बद्दल पुढे जाण्यापूर्वी भौतिक दृष्ट्या स्कॅटर्ड फिल्ड म्हणजे निर्माण झालेले फिल्ड असा अर्थ होतो विद्यार्थी जर इथे ऑब्जेक्ट नसेल तर स्कॅटर्ड फिल्ड देखील नसेल म्हणजे जेव्हा एखादा निरीक्षक इन्सिडेंट फील्ड पाहू शकेल आणि ऑब्जेक्ट च्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत त्याची तुलना करू शकेल तरच ह्या गोष्टीचा त्याला अर्थबोध होऊ शकतो आणि यालाच भौतिक दृष्ट्या स्कॅटर्ड फिल्ड असे म्हणतात आता इथे जर ऑब्जेक्ट आहे आणि निरीक्षक हा ऑब्जेक्ट च्या आत असेल तर याठिकाणी स्कॅटर्ड फिल्ड बद्दल बोलले तर काय अर्थबोध होईल आता या ठिकाणी भौतिक दृष्ट्या स्कॅटर्ड फिल्ड चा अर्थ काय गणिती भाषेत टोटल फिल्ड वजा इन्सिडेंट फिल्ड असे मी म्हणू शकते आणि विश्लेषणा द्वारे इन्सिडेंट फिल्ड मला माहित आहे गणिती भाषेत मी स्कॅटर्ड फिल्ड डिफाइन करू शकते परंतु ऑब्जेक्ट च्या आत मध्ये स्कॅटर्ड फील्ड चा भौतिक दृष्ट्या काहीच अर्थबोध होत नाही जर इथे ऑब्जेक्ट नसेल तर अशी शक्यता उपस्थित होणार नाही जर मी ऑब्जेक्ट च्या आतला विचार केला तर तेव्हा एक शक्यता असेल परंतु जर मी बाहेरचा विचार केला तर तिथे दोन शक्यता असतील मी जेव्हा ऑब्जेक्ट आतून विचार करेन तेव्हा त्या ठिकाणी स्कॅटर्ड फिल्ड आणि इन्सिडेंट फिल्ड यांमधील भेद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भौतिक अर्थ नसेल म्हणून आमचे च्या आत मध्ये टोटल फिल्ड हेच चल असेल तर दुसऱ्या पद्धतीने आपण असा विचार करू शकतो की फ्री स्पेस मध्ये इन्सिडेंट फिल्ड मॅक्सवेल च्या इक्वेशन्सMaxwell's equations चे पालन करते का फ्री स्पेस मध्ये टोटल फिल्ड मॅक्सवेल च्या इक्वेशन्स Maxwell's equations चे पालन करते का म्हणून सुपरपोझिशन प्रिन्सिपल प्रमाणे स्कॅटर्ड फिल्ड देखील त्यांचे पालन करेल म्हणूनच इक्वेशन 1 लिहू शकले कारण ते मॅक्सवेल च्या इक्वेशन्सMaxwell's equation वरून आले आहे स्कॅटर्ड फिल्ड ने मॅक्सवेल च्या इक्वेशन्स Maxwell's equations चे पालन केले कारण टोटल फिल्ड आणि इन्सिडेंट फिल्ड यांनी देखील तेच केले आहे तथापि जर मी ऑब्जेक्ट च्या आत असतानाच्या शक्यतेचा विचार केला तर स्कॅटर्ड फिल्ड मॅक्सवेल इक्वेशन्स Maxwell's equations चे पालन करते असे म्हणू शकेन का मी असे नाही म्हणू शकणार कारण ऑब्जेक्ट च्या आत मध्ये इन्सिडेंट फिल्ड मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equations चे पालन करीत नाही जर आपण प्लेन वेव्ह ची साधी शक्यता पाहिली ज्यामध्ये फ्री स्पेस मधून जर प्लेन वेव्ह जात असेल तर ते असे लिहावे लागते व्हॅक्युम वेव्ह नंबर आता आता मी ऑब्जेक्ट आत ठेवणार आहे आतील भागात प्लेन वेव्ह सारख्याच फॉर्म मध्ये असेल का आपणाला माहित आहे k ची किंमत बदलेल मिडीयम च्या आत मध्ये वेव्ह नंबर बदलेल फ्रिक्वेन्सी तशीच राहील स्पीड बदलेल वेव्हलेंग्थ बदलेल हे आपणाला ठाऊकच आहे मिडीयम च्या आत मध्ये इन्सिडेंट फिल्ड हे मॅक्सवेल इक्वेशन्स Maxwell's equations चे सोल्युशन होणार नाही विद्यार्थी तर तुम्ही कृपया इक्वेशन बदलाल का तर आता आपण हे पाहूया म्हणून 1D शक्यता मिडीयम च्या बाहेर मॅक्सवेल इक्वेशन्स Maxwell's equationsकाय असतील बरोबर हे आहे व्हॅक्युम ह्याचे सोल्युशन आहे ठीक आहे अशाप्रकारे मिडीयम च्या आत मध्ये हे सोल्युशन असेल का आता डाव्या बाजूला काय घडेल k हा पेक्षा वेगळा आहे म्हणून हे असे असेल म्हणजे जेव्हा असेल तेव्हा तेथे ऑब्जेक्ट नाही म्हणून याचा अर्थ असा होतो कि इन्सिडेंट फिल्ड मॅक्सवेल इक्वेशन्सMaxwell's equations पालन करीत नाहीत तर मिडीयम मध्ये मॅक्सवेल इक्वेशन्स Maxwell's equations चे पालन कोण करते ऑब्जेक्ट च्या आत मध्ये केवळ एकच फिल्ड असते ह्या इक्वेशन चे सोल्युशन असते म्हणूनच टोटल फिल्ड ची इन्सिडेंट आणि स्कॅटर्ड फिल्ड मध्ये विभागणी करणे योग्य नव्हे साधे 1D उदाहरण ह्याचा पुरावा देते म्हणूनच इथे चल H घेत आहे इक्वेशन 1 हे मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equations वरून डीराईव्ह केलेले आहे हे लक्षात ठेवावे लागेल कोणत्याही चला चा वापर केला तरी मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equation चे समाधान व्हायला हवे परंतु जर तसे झाले नाही तर मी इथवरपोहोचू शकणार नाही बरोबर तर आता काय होत आहे डावी बाजू तशीच राहील केवळ ऐवजी H येईल हा व्हेक्टर म्हणजे 2 डायमेन्शनल dxdy आहे हे लक्षात ठेवावे लागेल म्हणूनच मी ह्या r च्या डोक्यावर व्हेक्टर दाखवला आहे आता उजवीकडे काय होईल आता उजव्या बाजूला किती टर्म असतील बरे केवळ एकच टर्म झालेली आहे विद्यार्थी बरोबर तर आता इथे असे वाटते की माझ्याकडे दोन वेगळी सेट ऑफ इक्वेशन्स आहेत आता महत्त्वाची संकल्पना जी आपल्याला जाणून घ्यायची आहे ती म्हणजे दोन गोष्टी कशा सांधायच्या आत्तापर्यंत इन्सिडेंट फिल्ड चे कुठलेही चिन्ह मला दिसत नाही इन्सिडेंट फिल्ड कुठून येत आहे बाउंड्री ला होय पण कोणत्या बाउंड्री ला येथे दोन बाउंड्री आहेत परंतु मला हे इक्वेशन मध्ये अजून पर्यंत दिसत नाही म्हणून आता आपण ही इक्वेशन्स एकामागोमाग एक पाहू उजव्या बाजूला माझ्याकडे दोन टर्म आहेत बरोबर तर आता कोणते अंदाज किंवा कोणत्या बाउंड्री कंडिशन्स इथे लागू करण्याची गरज असेल म्हणून इक्वेशन 1 उजवी बाजू विद्यार्थी होय आम्हाला इ क्रॉस हेच म्हणायचे होते तर आता आपण काही बीजगणितातील फेरफार करू शकतो आणि विद्यार्थी अ बाउंड्री कंडिशन होय म्हणूनच आपल्याला उजव्या बाजू वर बाउंड्री कंडिशन चा वापर करणे गरजेचे आहे प्रश्न असा आहे की तिथे आता इक्वेशन एक मधील उजव्या बाजूला दोन टर्म आहेत प्रत्येक बाउंड्री साठी एक म्हणून पहिल्या टर्म साठी मी काय करावे ह्या पहिल्या टर्म साठी काय करू कोणती बाउंड्री कंडिशन मी रेडिएशन बाउंड्री कंडीशन चा इथे वापर करू शकेन का पहिल्या टर्म मध्ये हे स्कॅटर्ड फिल्ड आहे का व्हेरिएबल एज मध्ये येणारे हे पहिल्या इक्वेशन मधील स्कॅटर्ड फिल्ड आहे का ज्याबाबत मी बोलत आहे विद्यार्थी होय होय हे रेडिएशन बाउंड्री कंडीशन चे पालन करेल का तर हो इथे लक्षात ठेवायला हवे की बाउंड्री गामा हे मॅथेमॅटिकल इमॅजिनरी बाउंड्री आहे विद्यार्थी स्वतः बरोबर म्हणून टर्म 1 रेडिएशन बाउंड्री कंडिशन वापरा आपला मूळ हेतू असा आहे की अशा प्रकारच्या समीकरण प्रणाली चे फॉर्मुलेशन करणे ती इक्वेशन्स सोडवणे आणि सर्व ठिकाणची फिल्ड मिळवणे विद्यार्थी ही आहे बाउंड्री कंडिशन बाउंड्री कंडिशन विद्यार्थी आपण ते करत आहोत आपण तेच पुन्हा करत आहोत आपण कोणत्याही प्रकारे हे a या स्वरुपात आणण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला माहित आहे इथे b माहित आहे आणि मी x साठी हे चालू करू शकेन याव्यतिरिक्त आता हा x व्हेक्टर की जो अज्ञात आहे तो यांच्या एजेस मध्ये विभागला गेलेला आहे आणि त्या दोघांमध्ये काही सामायिक गोष्टी आहेत म्हणून टर्म वन ला मी RBC वापर करू शकेन इथे जेव्हा ह्या टर्म वर मी रेडिएशन बाउंड्री कंडिशन अप्लाय करेन तेव्हा आत मध्ये इन्सिडेंट फिल्ड येईल का जसे टोटल फील्ड आहे मी हे 1 2 अशा दोन भागात स्प्लिट करेन आणि इन्सिडेंट फिल्ड हे उजव्या बाजूला आले आहे अशाप्रकारे ही टर्म इथे आली आहे हे इथे शक्य होईल का नाही असे होणार नाही इन्सिडेंट फिल्ड इथे येणार नाही कारण हे आधीपासून स्कॅटर्ड फिल्ड आहे त्यातून वजा करण्यासाठी काही नाही भौतिक दृष्ट्या कोणती गोष्ट वजा करण्या ची गरज आहे याचा विचार करा बाउंड्री कंडिशन स्कॅटर्ड फिल्ड वर लागू होईल माझे चल देखील स्कॅटर्ड फिल्ड आहे म्हणून जे काही आपल्याला करायचं सेकण्ड टर्म साठी इथे करायचे आहे तेच इथे होईल त्यामुळे ही असेल अशाप्रकारे ह्या इथे तुम्हाला आठवत असेल ह्यापूर्वी आपण जे केले तेच लॉजिक आपण इथे वापरत आहोत तर ही टर्म आता ही अशी टर्म झाली आहे ही पहिल्यापासून तिथे आहे ते वगळता तर ह्या टर्म बद्दल विचार झाला परंतु दुसऱ्या टर्म बद्दल काय त्याचे काय करावे त्यासाठी कोणती विशिष्ट बाउंड्री कंडिशन मी वापरू शकेल का खरं तर उत्तर नाही असे आहे आपण हे इथे असेच सोडूया तर ही टर्म 2 आणि इक्वेशन दोन चा RHS दोन्हींचा संबंध सारख्याच बाउंड्री बरोबर येतो हे एकूण बरोबर असल्यामुळे आपण ह्या टर्म इथे सोडूया तर आपल्याला लवकरच कळेल का ते म्हणून आता मुख्य प्रश्न उभा राहिला आहे की ह्या इन्सिडेंट फिल्ड चे झाले काय इक्वेशन्स च्या मध्ये इन्सिडेंट फिल्ड कुठे आले आहे विद्यार्थी टोटल फिल्ड च्या स्वरूपात इक्वेशन 1 लिहिता येऊ शकते की जे आहे टोटल फिल्ड फॉर्मुलेशन विद्यार्थी हे हेतू पूर्ण टॅब्युलेटेड आता समोर दिसायला लागेल परंतु जेव्हा आपण गृहीत धरलेले चल होते स्कॅटर्ड फिल्ड त्याच्या फॉर्मुलेशन च्या वेळी हेच आपण पूर्वी केले जेव्हा आता आपण बाउंड्री जवळ चलांची अदलाबदल करत आहोत तर हे इन्सिडेंट फिल्ड कुठे गायब झाले म्हणून जर मी इथे एका विशिष्ट बाउंड्री कडे पाहिले तर इथे मी काय लिहू शकेन म्हणून याठिकाणी दोन त्रिकोणांची कल्पना करा तर येथे आत मध्ये हा एक त्रिकोण आपण असा घेऊया आणि ह्या ठिकाणी एक त्रिकोण असा बरे येथे बाहेरचा त्रिकोण पाहिला तर त्यासाठी त्याला आपण म्हणू त्रिकोण 1 आणि ह्याला म्हणू त्रिकोण 2 ह्यात त्रिकोण 1 मधील कडा पाहिली तर मला असे म्हणायचे आहे की बाउंड्री वर असणारी त्रिकोणाची कडा आणि इथे चल आहे बरोबर आणि आतील त्रिकोणा मध्ये चल आहे H आता सारख्या कडांसाठी दोन वेगवेगळ्या किमती आहेत तर त्या कोणत्या आहेत त्यातील फरक काय तर मी ह्या त्रिकोण 2 कडे पाहिले तर त्याचे चल आहे H आणि त्रिकोण 1 चे चल आहे आपल्याला माहित आहे की बाउंड्री जवळ दोन्ही मधला फरक हा केवळ इन्सिडेंट फील्ड असतो म्हणून या इथे मला मिळणारे तिसरे इक्वेशन असेल तर हे सिस्टम ऑफ इक्वेशन्स मध्ये कसे ट्रान्सलेट होईल विद्यार्थी होय जर आपण थोडेसे लांब जाऊन विचार केला तर समजायला सोपे असे मी काय करीन तर समजा हा आहे माझा अज्ञात कॉलम व्हेक्टर x आता मी x ला च्या एजेस आणि च्या एजेस मध्ये अशाप्रकारे दोन तुकड्यात विभागणी करू शकते म्हणून इथे मी म्हणू शकते की हा आहे मधला आणि हा आहे मधला पण येथे काही एजेस सामायिक आहेत बरोबर पण हे अतिशय सोपे करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर आपल्याला दोनदा मोजणी करावी लागेल ही चले दोन वेळा काउंट करावी लागतील याचा अर्थ आपल्याला ह्या एजेस दोन वेळा मोजाव्या लागतील आणि पहिल्या स्कॅटर्ड फिल्ड च्या केस मध्ये व्हेरिएबल वेगळा आहे तर दुसऱ्या इन्सिडेंट फिल्ड मध्ये देखील व्हेरिएबल वेगळा आहे परंतु मी इंटरफेस एजेस साठी आणखीन एक इक्वेशन सेट मिळवण्यासाठी हे इक्वेशन 3 वापरू शकते आणि ह्याच मुळे येथे उजवी बाजू ही नॉन झिरो होईल इथून ह्या इक्वेशन मध्ये मला इन्सिडेंट फील्ड मिळेल